तर आपण त्यासाठी कोणती मूल्ये ठरवू शकतो ते पाहू तर आता आपण आपल्या वास्तविक उद्दीष्ट्याकडे आणखी पुढे जाऊया जे आपण आत्ता केले ते म्हणजे सामान्य डेरिव्हेशन तर आता आपण एक परफेक्टली म्यॅच्ड इंटरफेस काय आहे ते पाहू आणि ती म्हणजे उजळणी तर आमचे काय होते मागील स्लाइडमध्ये आपण त्याची अशा प्रकारे व्याख्या केली होती लक्षात ठेवा हेतू काय होता आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा हे समीकरण दाखवू शकतो येथे समीकरण २ हे एलिप्सोईड चे समीकरण होते आणि एलिप्सोईडचा उपाय मला येथे अर्ध प्रमुख अर्ध किरकोळ अक्षांची लांबी याप्रमाणे देईल आणि पॅरामीट्रिक स्वरूपात मला एक एलिप्सोईड मिळाला आहे बरोबर त्यामुळे आणि त्यामुळे मी फक्त आपल्या सोयीसाठी परत लिहीत आहे हे माझे आणि आहे आणि हे काय आहे सर्वसाधारणपणे होणार आहे तर हा सामान्य हा के आहे म्हणून आपण फक्त हे लक्षात ठेवू कारण २ रिजन आहेत त्याच्या मध्ये आणि ची विविध मूल्ये आहेत ठीक तर आता फेज मॅचिंग कंडिशन साठी हे आणि हे आवश्यक आहे कारण मला फेजेस सारख्याच वेगाने फिरवावे लागतील तर हे आम्हाला काय सांगते तर आपण फक्त येथे बदलू आपण याला परफेक्टली म्यॅच्ड म्हणतो परफेक्टली म्यॅच्ड म्हणजे काय हे आपण निवडलेले आहे आपण घेतो व्हेरिएबल्स ची संख्यासंदर्भ वेळ 0२३८ कमी करा त्यामुळे हे फक्त काय आहेत आपण गोंधळून जाऊ नका इथे हे आणि काय आहेत ते कोणतातरी भौतिक कोन दाखवतात का ते दाखवू शकतात बरोबर मला म्हणायचे आहे कि फक्त एक साधी केस घ्या सगळी कडे तुमची मोकळी जागा आहे तर माझ्याकडे कोन थिटा आणि झेड अक्ष या दरम्यान तरंग वेक्टर असेल तर मला तरंग वेक्टरचा झेड घटक मिळेल बरोबर आता रिजन १ आणि रिजन २ तरंग समान कोनातून प्रवास करतील का नाही बरोबर तर म्हणूनच मी रिजन १ मध्ये ठेवले आणि रिजन २ मध्ये मी अचूक मूल्ये काय आहेत हे बघणार नाही कारण ते महत्वाचे नाही तर ही पहिली अट आहे दुसर्या अटीबद्दल काय ते मला काय देणार आहे

तर मग या गोष्टीला एक परफेक्टली म्यॅच्ड इंटरफेस का म्हणतात आणि त्याचे कारण अगदी शब्दशः आहे परफेक्टली म्यॅच्ड तर परफेक्टली म्यॅच्ड चा अर्थ आपण काही स्लाइड्स आधी परिभाषित केला आहे जर आपल्याला फॅन्सी पीएमआय बद्दल काही माहित नसेल आणि मी आपणास सांगितले की इंटरफेस योग्य प्रकारे जुळला आहे तर आपल्याला काय वाटते विद्यार्थीः एम्पीडन्स जुळले आहेत बरोबर तर दुसर्या शब्दात सांगायचे तर एम्पीडन्स जुळवण्याचा सोपा मार्ग कोणता आहे करा समजा आपण ते केले तर मग ते यापुढे समीकरणे सरलीकृत करतात आणखी कोणती गोष्ट आपण करू शकतो तर आपले ध्येय काय आहे पीएमआय चे लक्ष्य हेच आमचे लक्ष्य आहे आपण हे सर्व का करीत आहोत विद्यार्थी आर 0 आर 0 बरोबर जर मी चे निराकरण केले तर याचा अर्थ तिथे इंटरफेस नाही असा होतो का जर कोणताही इंटरफेस नसेल तर आर 0 विद्यार्थी हो बरोबर आपल्याला ते पहावे लागेल बरोबर परंतु लक्षात ठेवा याचा अर्थ असा आहे की आपण आता एक अभौतिक परिस्थितीकडे गेलो आहोत कारण मी या ई आणि एच चे परिचय करून दिले आणि ते रिफ्लेक्शन कॉइफिसिएंट मध्ये दिसले आहेत तर हे समजू शकले नाही की रिफ्लेक्शन कॉइफिसिएंट 0 आहे याची हमी देण्यासाठी हे पुरेसे आहे विद्यार्थीः संदर्भ वेळ 0७४0 मटेरियल चे गुणधर्म बदलले आहेत छोट्या ई आणि लहान एच च्या माध्यमातून मटेरियल चे गुणधर्म बदलले आहेत विद्यार्थी तर तेथे एक इंटरफेस आहे होय एक इंटरफेस आहे तिथे एक इंटरफेस आहे कारण आता मी इंटरफेस ची कल्पनाच वाढवली आहे